सर्वांना नमस्कार व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझे संपर्क येथे दिला आहे जेणेकरून जर तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर तुम्ही मला लिहू शकता आणि मी तुम्हाला शक्य तितका प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करेन आज आपण या सत्रात धडा 9 आणि 10 पाहू तर धडा 9 सेवा विपणन प्रक्रिया आणि सेवांच्या विपणन प्रक्रियेबद्दल आहे ज्यावर आज चर्चा केली जाईल तर सेवांसाठी विपणन प्रक्रिया आपण पाहूया आपण पाहतो की सेवा विपणनामध्ये उत्पादन प्रक्रिया लोक ठिकाण भौतिक पुरावे जाहिरात आणि किंमत असे 7 भाग आहेत आणि या 7 तुकड्यांना एकत्रितपणे सेवांसाठी विपणन मिश्रण म्हणतात उत्पादन हे सेवा उत्पादन आहे जे अमूर्त उत्पादन आहे जे सेवा प्रदाता आणि ग्राहक यांच्यातील संवादातून बाहेर पडते प्रक्रिया ही पार्श्वभूमी प्रक्रिया तसेच फ्रंट स्टेज प्रक्रिया आहे जी नोंदणी प्रक्रियेसारखी असते जी सेवा लोकांना उपलब्ध करून देण्यासाठी दिली जाते लोक म्हणजे सर्व लोक येतात जे सेवेचा भाग आहेत कधी कधी यामध्ये ग्राहक वगळले जाते किंवा कधीकधी यामध्ये ग्राहकांचा देखील समावेश होतो त्यामुळे हे लोक मिळून सेवा उत्पादन तयार करतात आणि ते ग्राहकांपर्यंत पोहोचवतात 7 भागांपैकी ठिकाण हे एक भाग आहे जे वितरणाचे माध्यम आहे ठिकाण देखील आउटलेट आहे ते किरकोळ आउटलेट आहे जेथे सेवा प्रदान केली जाते उदाहरणार्थ फास्ट फूड सेंटर भौतिक पुरावा आता सेवा प्रदाता आणि ग्राहक यांच्या चर्चेमधून सेवा अस्तित्वात आली आहे सेवा देखील अमूर्त आहेत सेवा अमूर्त असल्याने ग्राहकांना त्या सेवेचे प्रत्यक्ष पुरावे पाहण्याची इच्छा होते ज्यामुळे ग्राहकांना जी सेवा पुरवली जात आहे त्या सेवेबद्दल मूर्त भावना निर्माण होईल जाहिरात म्हणजे लोकांना कशी सेवा दिली जाते आणि लोकांना सेवांची जाहिरात कशी केली जाते त्यांना सेवेबद्दल कसे कळते त्यांना सेवा कशी आवडते सेवा खरेदी केल्यानंतर त्यांना कसे वाटते हे सर्व जाहिरातीचा एक भाग आहे आणि किंमतीवर चर्चा करण्यासारखे काही नाही किंमत म्हणजे सेवा प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना द्यावी लागणारी रक्कम आहे म्हणून त्यांना एकत्रितपणे मार्केटिंग मिक्स म्हणतात मार्केटिंग मिक्सची रचना केली पाहिजे जेणेकरून ते एकमेकांशी सुसंगत असतील आणि ग्राहकांच्या मनात आपल्या सेवेच्या स्थितीशी सुसंगत प्रतिमा प्रदान करतील तर एकमेकांशी सुसंगत या शब्दाचा अर्थ काय आहे तर अशी कल्पना आहे की जर सेवा ही अत्यंत उत्कृष्ट सेवा असेल नेत्रदीपक सेवा असेल तर याचा अर्थ असा आहे की हे सर्व लोक प्रशिक्षित लोक आहेत जे सेवा प्रदान करत आहेत मग भौतिक पुरावा देखील उच्च दर्जाचा असला पाहिजे आणि त्यानुसार किंमत शुल्क देखील जास्त असेल जेणेकरून हे सर्व एकत्रितपणे चांगले चालतील ते सर्व एकमेकांशी सुसंगत असतील आणि सेवा पॅकेज गोंधळात टाकणारे नसते तर ग्राहकांना सेवा पॅकेज हे एकाच प्रकारचे असते असे वाटते आणि या पॅकेजमधून त्यांना काय अपेक्षित आहे हे माहित असते आणि त्यांना अपेक्षित असलेल्या सेवा देखील प्राप्त होतात तर सेवेची कामगिरी सेवेच्या अपेक्षेप्रमाणेच आहे तर मग आपण सेवा विपणन प्रक्रियेकडे जाऊया तर सेवा विपणन प्रक्रियेत 5C 0440 प्रकारचे विश्लेषण आहेत जे प्रमुख्याने लोकप्रिय आहेत म्हणून येथे आपण प्रथम मूल्य ओळखून सुरुवात करूया तर मूल्य ओळखणे म्हणजे या संदर्भाच्या वातावरणाचे विश्लेषण करणे ग्राहकांचे विश्लेषण करणे आणि त्यांच्या गरजा आणि प्राधान्ये यांचा समावेश करणे आहे कंपनीचे विश्लेषण करणे आणि त्याच्या क्षमता ओळखणे तेथे असलेल्या संधी ओळखणे आणि तेथे असणारे धोके ओळखणे तसेच कंपनीचे अंतर आणि कमतरता ओळखणे यामध्ये कंपनीच्या विश्लेषणाचा समावेश होतो मग प्रतिस्पर्ध्यांच्या विश्लेषणाकडे येऊया अपेक्षा आहे कि प्रतिस्पर्धी उपस्थित होते आणि आशा आहे की त्याच प्रकारच्या पर्यायी सेवा देखील तेथे उपलब्ध होत्या व यांनतर सहयोगी विश्लेषण पाहूया तर आपल्या सेवा बिंदूचे मुख्य सहयोगी कोण आहेत उदाहरणार्थ बँक फायनान्सर आणि पुरवठा साखळी भागीदार तर हे सर्व आपल्या सेवा उद्योगाचे किंवा सेवा कंपनीचे सहयोगी असतील तर आता आपण ग्राहकांना कसे ओळखावे हे बघूया म्हणून मूल्य ओळखणे हा भाग आतापर्यंत मोठ्या तपशीलाने हाताळला गेला आहे तर यानंतर आपण ग्राहकांना ओळखण्याकडे लक्ष देऊ ज्या मध्ये विभाजन करणे लक्ष केंद्रित करणे आणि स्थिती दर्शविणे या गोष्टींचा समावेश आहे त्यामुळे त्याचे विभाजन करणे म्हणजे बाजारात ग्राहकांचे गट करणे येते आणि आपण ग्राहक अशा प्रकारे गटबद्ध करतो की एकाच गटातील लोक एकमेकांसारखे असतील आणि वेगवेगळ्या गटातील लोक एकमेकांशी भिन्न असतील मग आपण 1 किंवा 2 विभागांवर लक्ष केंद्रित करूया तर जेव्हा आम्ही लक्ष्यीकरणासाठी जातो तेव्हा आपण प्रत्यक्षात पाहतो की हा विभाग फायदेशीर आहे की नाही आपण त्यांच्याकडे अपेक्षित असलेल्या गोष्टी वितरीत करू शकू की नाही म्हणजे थोडक्यात 2310 यालाच लक्ष्यीकरण म्हणतात मग पोझिशनिंग म्हणजे ग्राहकांच्या मनात आणि प्रतिस्पर्धी दृष्टीकोनात सेवेची स्थिती निश्चित करणे तर दृष्टीकोनावर आधारित असणे म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये प्रतिस्पर्धी देखील त्याच प्रकारच्या सेवा प्रदान करीत आहेत आपण आपली सेवा कशी ठेवता जेणेकरून ती वेगळी ठरेल ती इतरांपेक्षा वेगळी असेल आणि म्हणूनच आपल्या ग्राहकांना अत्यंत अद्वितीय सेवा प्रदान करण्यासाठी आपल्या देशात आपले एक वेगळे स्थान आहे तर ग्राहकांना ओळखणे व त्यांचे मूल्य ओळखणे हे सर्व प्रत्यक्षात केलेले विश्लेषण आहे जे आपण पाहिले आहे ग्राहकांना ओळखणे याबद्दल आपण पुढे पाहूया आणि तसेच ग्राहकांना ओळखण्याचा भाग म्हणजेच विभाजन लक्ष्यीकरण आणि स्थिती याबाबद्दल आपण पुढे पाहूया हे सर्व सेवा धोरणाबद्दल आहे हे सेवा सराव बनले आहे जे सेवा विपणन मिश्रण आहे आपण आधीच चर्चा केली आहे की प्रदान केलेल्या सेवा मूल्य प्रदान करतात तेच उत्पादन आणि प्रक्रिया आहे ही उत्पादने आणि सेवा प्रक्रिया आहेत मग आपण लोक ठिकाण आणि भौतिक पुराव्यांद्वारे मूल्य प्रदान करण्यासाठी येतो ज्याद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान केली जाते मग आपण संप्रेषण मूल्य बघूया तर संप्रेषण मूल्य म्हणजे प्रमोशन जाहिराती वेबसाइट्स विक्री जाहिराती वैयक्तिक विक्री ग्राहकाला सेवेचे मूल्य कळवण्यासाठी जे काही केले जाते ते म्हणजे संप्रेषण मूल्य आहे या सर्व संप्रेषण मूल्यामुळे ग्राहकाने एखादी सेवा का खरेदी करावी याचा निर्णय ग्राहक घेत असतो मग आपण मूल्य निर्धारित करण्यासाठी येतो म्हणून आतापर्यंत सेवा व्यवसाय केवळ मूल्य ओळखणे ग्राहक ओळखणे मूल्य तयार करणे मूल्य वितरित करणे इत्यादींवर पैसे खर्च करीत आहे परंतु आता सेवा स्वरूपासाठी प्रत्यक्षात त्यांच्या कंपनीने केलेल्या प्रयत्नांची किंमत प्राप्त करण्याची वेळ आली आहे त्यामुळे सेवा हा महसूल मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे आणि त्या भागाला कॅप्चरिंग व्हॅल्यू म्हणतात मग आपण ही ओळख एका वेळी मूल्य मिळवण्यासाठी करतो आणि मग आपल्याला बाजारपेठेत येण्यासाठी हे कार्य पुन्हा पुन्हा करावे लागतात परंतु विपणन हे व्हॅक्यूममध्ये केले जाते त्यामुळे ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना नवीन सेवा देण्यासाठी कंपनीला आणखी काही करावे लागेल म्हणून आपण शाश्वत मूल्यासह उतरतो याचा अर्थ असा की आपण जे मूल्य ठरविले व ज्या मूल्याचा आपण प्रचार केला आणि त्याची किंमत ठरवली ती किंमत आणि ग्राहकांनी जे खरेदी केले आहे किंवा ग्राहकाला जे मूल्य आपण दर्शविले आहे ते मूल्य दीर्घ कालावधीपर्यंत टिकून राहिले पाहिजे आणि ते शाश्वत असले पाहिजे म्हणूनच आपण यास शाश्वत मूल्य म्हटले आहे शाश्वत मूल्यामध्ये नवीन सेवा विकास ग्राहक धारणा आणि ब्रँडिंग यांचा समावेश आहे आता नवीन सेवा विकास म्हणजे काय आता आपल्याकडे काही सेवा आहे जी आता प्रदान केली जात आहे परंतु आपण नवीन व वेगळी सेवा प्रदान करू शकता कदाचित ही सेवा कंपनी आणि ग्राहक या दोन्हींसाठी नवीन असेल तर ही एक नवीन सेवा विकास असेल मग आपण ग्राहक धारणाकडे येऊया याचा अर्थ आपले ग्राहक ज्यांना आपण सेवा दिली आहे ते समाधानी किंवा आनंदी आहेत का हे आपल्याला हे पाहावे लागेल जर ते समाधानी असतील किंवा आनंदित असतील तरच ते जातील आणि इतर 5 लोकांना सांगतील की ही सेवा चांगली होती आणि त्यांनी सुद्धा सेवा प्रदात्यासह या सेवेचा आनंद घ्यावा अशा प्रकारे ग्राहक इतरांना मूल्य संदर्भित करेल ते सेवा इतरांना संदर्भित करतील त्याचप्रमाणे ते स्वतः पुन्हा पुन्हा येतील आणि म्हणून तेथे काही ग्राहक पुनर्खरेदी करतील ठीक आहे मग आपण ब्रँडिंगकडे येऊया त्यामुळे सेवेला ब्रँड नेम देऊन ब्रँडेड करावे लागते म्हणून जेव्हा एखाद्या सेवेला ब्रँड नेम दिले जाते तेव्हा लोक समजून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा लोक एखाद्या विशिष्ट ब्रँड अंतर्गत असलेल्या सेवेचा पाठपुरावा करतात व त्यास समजून घेण्याचा प्रयत्न करतात तर हा विशिष्ट ब्रँड म्हणजेच ज्यामुळे लोक आश्वस्थ होतात लोक ब्रँडसह काही प्रकारचे आश्वासन तयार करतात जर तो ब्रँड असेल जसे की मॅकडोनाल्ड्स तर तो दर्जेदार सेवा देईल व त्याचे मूल्यही कमी असेल जर आयटीसी हॉटेल्ससारखी ही इतर हॉटेल्सची साखळी असेल तर तेथे तो ब्रँड असेल जसे आयटीसी सोनार बांगला हा एक ब्रँड आहे आणि ते सेवेचा अनुभव घेतील आणि त्यांना पुन्हा पुन्हा या ब्रँडकडून काय अपेक्षा करावी हे माहित असेल जेणेकरून ते नेहमी समाधानी राहतील आणि ते इतरांनाही या सेवे बद्दल माहिती देतील ब्रँडिंग आणि ग्राहक टिकवून ठेवण्याचे आणखी काही फायदे आहेत ते म्हणजे जेव्हा सेवा किंवा सेवेची किंमतीमध्ये किंचित वाढ होते तेव्हा सुद्धा ग्राहक सेवा खरेदी करण्यास थांबत नाहीत परंतु जर सेवेची किंमत म्हणजेच सेवांच्या किंमती कमी झाल्या तर ग्राहकांकडून मागणीमध्ये प्रमाणिक वाढ होईल ब्रॅंडमुळे काय होईल तर जेव्हा विपणन करणारे कर्मचारी ग्राहकांना भेट देतील ग्राहकांना अगोदरपासूनच ब्रँड बद्दल माहिती असेल आणि म्हणून ग्राहक लगेच ओळखतील की ही व्यक्ती जी या ब्रँडचे प्रतिनिधित्व करत आहे ती व्यक्ती कोण आहे व ग्राहकांना त्या विशिष्ट कंपनीकडून व त्या ब्रँडकडून काही तरी खरेदी करण्यास आवडेल Glossary English Word Word Meaning Services marketing with a practical approach सर्व्हिस मार्केटिंग विथ अ प्रॅक्टिकल एप्रोच व्यावहारिक पध्दतीने सेवा विपणन Course कोर्स पाठयक्रम System सिस्टिम प्रणाली Marketing Mix मार्केटिंग मिक्स विपणन मिश्रण Tangible टँजिबल मूर्त Intangible इनटँजिबल अमूर्त Distribution channel डिस्ट्रिब्युशन चॅनेल वितरणाचे माध्यम Promotion प्रमोशन जाहिरात Marketing मार्केटिंग विपणन Supplier सप्लायर पुरवठादार Micro environment मायक्रो इन्व्हॉर्नमेंट सूक्ष्म वातावरण Promoters प्रमोटर प्रवर्तक Competitors कॉम्पिटिटर प्रतिस्पर्ध्यांना Collaborator analysis कॉलॅबोरेटर ऍनालिसिस सहयोगी विश्लेषण